हाय तर मला आशा आहे की तुम्ही माझे शेवटचे व्याख्यान ऐकले असेल आणि आम्ही सब्सट्रेटबद्दल बोललो आणि त्यात आम्ही सिलिकॉनबद्दल बोललो आम्ही प्लास्टिक पाहिले आम्ही काच पाहिला आणि मी तुम्हाला ऑक्सिडाइज्ड सिलिकॉन वेफर दाखवले आम्ही 2 इंच ते 18 इंच वेफर्सच्या आकाराबद्दल देखील बोललो आणि नंतर आम्हाला फाउंड्री मध्ये सिलिकॉन वेफर कसे तयार केले जाते ते लवकर समजले आता तुमच्याकडे सिलिकॉन वेफर झाले की पुढची प्रक्रिया काय आहे म्हणून आजचे मॉड्यूल तुम्हाला इंटिग्रेटेड सर्किट कसे बनवू शकता किंवा त्याऐवजी इंटिग्रेटेड सर्किट तयार करण्यासाठी कोणत्या प्रक्रिया आवश्यक आहेत हे समजून घेण्यास मदत करण्यासाठी आहे तर आम्ही पुन्हा पटकन सिलिकॉनची निर्मिती आणि सिलिकॉन आम्ही सब्सट्रेट म्हणून वापरणार आहोत आणि नंतर मी तुम्हाला शिकवीन की विशिष्ट उपकरण तयार करण्यासाठी कोणती तंत्रे आहेत एकदा तुम्हाला प्रक्रिया समजली की मग आम्ही इंटिग्रेटेड सर्किट्स कडे जाऊ तर जर तुम्ही स्क्रीनवर पाहिले तर आजचे लेक्चर इंटिग्रेटेड सर्किट्सच्या फॅब्रिकेशनवर आहे ठीक आहे हा आमचा व्याख्यान 3 आहे व्याख्यान 1 मध्ये आम्ही प्रक्रियांचे प्रकार पाहिले मोनोलिथिक ICs नंतर आम्ही थिन फिल्म थिक फिल्म पाहिली आणि नंतर आमच्याकडे आहे हायब्रीड ICs पाहिले नंतर व्याख्यान 2 आपण सबस्ट्रेट्स पाहिले व्याख्यान 3 मध्ये आम्ही इंटिग्रेटेड सर्किट बनवण्याची प्रक्रिया समजून घेत आहोत पण इंटिग्रेटेड सर्किटचे फॅब्रिकेशन समजून घेण्यासाठी जे क्लिष्ट आहे आपण एका सोप्या उदाहरणाने सुरुवात करू तर ते काय आहे तर जर तुम्ही पाहिले तर जर तुम्हाला शेवटचा वर्ग आठवत असेल तर आम्ही सिलिकॉनबद्दल बोललो आणि आम्ही बुलबद्दल बोललो तर जर मी तुम्हाला ही गोष्ट दाखवली तर हे काही नाही तर सिलिकॉन बुल आहे आणि वेफर्स सिलिकॉन बुलपासून तयार केले जातात हे सिलिकॉन बुल जे तुम्ही येथे पहात आहात ते झोक्राल्स्की टेक्निक नावाच्या प्रक्रियेचा वापर करून बनवले आहे जे मी तुम्हाला काल किंवा शेवटच्या लेक्चरमध्ये सांगितले होते दोन तंत्रे आहेत एक म्हणजे फ्लोट झोन टेक्निक आणि दुसरे आणि दुसरे म्हणजे झोक्राल्स्की टेक्निक पॉलिसिलिकॉन मटेरियलपासून हे सिंगल क्रिस्टल सिलिकॉन बुल तयार करण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातो आणि विशिष्ट प्रक्रियेनंतर या बुल पासून वेफर्स कापले जातात वेफर्स कापण्याआधी आपल्याला बुल कापावे लागेल कारण आपल्याला बुलच्या उजवीकडे प्राइमरी फ्लॅट बनवायचा आहे मग आपल्याला वेफर्स लॅप करावे लागतील आपल्याला वेफर्स पॉलिश करावे लागतील आणि आपल्याला वेफर्स खोदावे लागतील मग आपण वेफर्सचे ओरिएंटेशन पाहिले आहे इथेही तुम्हाला एक प्राइमरी फ्लॅट दिसतो आणि इथे सेकंडरी फ्लॅट नाही मी तुम्हाला मागील लेक्चरमध्ये दाखवले आहे की जर प्राइमरी फ्लॅट आणि सेकंडरी फ्लॅट असतील तर प्राइम प्राइमरी फ्लॅटच्या संदर्भात सेकंडरी फ्लॅट च्या कोनावर अवलंबून आपण ते ओळखू शकतो किंवा आपण वेफर सहज ओळखू शकतो वेफरचा प्रकार जो n प्रकार आहे किंवा आपण ओळखू शकतो की तो p प्रकार आहे किंवा आपण म्हणू शकतो की ते 100 आहे किंवा आपण म्हणू शकतो की ते 111 ओरिएंटेड वेफर आहे तर हे सिलिकॉन बुल कसे तयार केले जाते आणि पॉलिसिलिकॉन सामग्रीपासून हे विशिष्ट सिलिकॉन बुल तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या परिस्थिती आहेत तर हे चित्र पाहून तुम्हाला काय वाटते सिलिकॉन बुल कोठे बनवावे हे चित्र दाखवते की सिलिकॉन बुल आहे तुम्ही एक संपूर्ण सिलिकॉन बुल पाहू शकता आणि नंतर तुम्हाला एक अभियंता या सिलिकॉन बुलेवर काम करताना दिसेल दुसरा अभियंता इथे आहेमग तुला काय वाटते जेथे हे उत्पादन किंवा सिलिकॉन वेफर्सचे फॅब्रिकेशन किंवा सिलिकॉन वेफर्स ची प्रक्रिया पॉलिसिलिकॉन पासून सिलिकॉन बुल ते सिलिकॉन वेफर्सपर्यंत होते कसले वातावरण असावे आणि जर तुम्हाला अंदाज आला असेल किंवा तुम्हाला माहित असेल तर त्याला स्वच्छ खोलीचे वातावरण म्हणतात आम्ही काल किंवा शेवटच्या वर्गात चर्चा केली तो वर्ग 10 वर्ग 10 वर्ग 100 वर्ग 1000 वर्ग 100000 बरोबर असू शकतो आणि मग आमची स्वच्छ प्रयोगशाळा आहे ठीक आहे तर विविध वर्ग आहेत आता हे विशिष्ट बुल सिलिकॉन बुल स्वच्छ खोलीच्या वातावरणात तयार केले जाते तर स्वच्छ खोलीत निर्माण होणारी सर्वात मोठी दूषितता माणसांद्वारे होते आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही स्वच्छ खोलीत प्रवेश करता तेव्हा तुम्हाला कोणतीही दूषितता टाळण्यासाठी हा बनी सूट घालावा लागतो त्यामुळे तुमच्या बाहेरील वातावरणाच्या तुलनेत हवा आधीच जास्त स्वच्छ आहे आणि या विशिष्ट स्वच्छ खोलीत सिलिकॉन ठेवण्याचा किंवा तयार करण्याचा मुद्दा म्हणजे दूषित होऊ नये म्हणून स्वच्छ खोलीचा वापर कोणत्याही दूषित होऊ नये म्हणून केला जातो त्यामुळे तुम्ही कोणत्या प्रकारची स्वच्छ खोली वापरली पाहिजे ती तुम्ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया योग्य वापरत आहात यावर अवलंबून आहे जर तुम्ही MOSFETs बद्दल बोललात किंवा तुम्ही इंटिग्रेटेड सर्किट्सबद्दल बोललात तर क्लीन रूम 10वीच्या वर्गाविषयी आहे त्यामुळे या स्लाइड्समध्ये कुठेतरी एक लिंक आहे आणि जर आपण ती लिंक चालवू शकलो तर ती लिंक आपण चालवू शकत नसाल तर आपण हे घरच्या घरी करू शकता जिथे तुम्हाला दिसेल की हे सिलिकॉन वेफर नेमके कसे बनवले जाते MOSFET कसे तयार केले जातात सिलिकॉन ऑक्साईडपासून सुरुवात करून जो SiO2 आहे किंवा आपण म्हणतो की ती वाळूपासून सिलिकॉन बुल सिलिकॉन बुल ते MOSFET किंवा ट्रान्झिस्टर ते अब्जावधी ट्रान्झिस्टर तर सिलिकॉन डायऑक्साइडचा अंतिम सर्किटपर्यंतचा प्रवास त्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे तर मी तुम्हाला फक्त लिंक देईन तर आता आम्हाला माहित आहे की सिलिकॉन बुल असे दिसते आम्हाला हे देखील माहित आहे की आम्हाला पॉलिशिंग आवश्यक आहे आम्हाला वायर बाँडिंग आवश्यक आहे आम्हाला सिलिकॉन वेफर्सचे कटिंग आवश्यक आहे आणि शेवटी आम्हाला हा सब्सट्रेट मिळतो हा सब्सट्रेट आहे तर हे सिलिकॉन वेफर कसे मिळवता येईल हा फक्त एक द्रुत दुवा आहे तुम्ही पहात आहात की हे सिलिकॉन वेफर आहे जसे तुम्ही या विशिष्ट प्रतिमेत पाहू शकता आणि प्रक्रिया ही आहे आम्ही पॉलिसिलिकॉनवितळण्यापासून सुरुवात करतो हे पॉलिसिलिकॉन भट्टीमध्ये अतिशय उच्च तापमानात वाळू गरम करून मिळते आणि हे पॉलिसिलिकॉन क्रुसिबलमध्ये वितळले जाते तर तुम्ही खाली दिलेल्या प्रतिमेत पाहू शकता की एक क्रूसिबल आहे आणि पॉलिसिलिकॉन वितळले आहे याचा अर्थ क्रूसिबल अत्यंत उच्च तापमानावर आहे ते उच्च तापमानावर आहे पॉलीसिलिकॉन वितळण्यास पुरेसे आहे तर आता एकदा आपण पॉलिसिलिकॉन वितळल्यानंतर आपण काय करू आम्हाला सीड क्रिस्टल सादर करावे लागेल आता जेव्हा आपण सीड क्रिस्टल ची ओळख करून देतो आणि सीड क्रिस्टलचे हे स्पिनिंग रोटरच्या स्पिनिंगच्या विरुद्ध दिशेने असते या तपशिलावर आपण नंतर कधीतरी किंवा कदाचित इतर काही लेक्चर्समध्ये किंवा कदाचित इतर कोर्समध्ये चर्चा करू शकतो आत्ता तुम्हाला जे समजले आहे ते असे आहे की तुम्ही हे सिलिकॉन सीड क्रिस्टल वितळलेल्या सिलिकॉनमध्ये घालता तुम्ही ते खेचता कारण सीड क्रिस्टल आणि तुमच्या वितळलेल्या सिलिकॉन पॉलिसिलिकॉनमध्ये तापमानाचा फरक आहे जेव्हा तुम्ही ते वर खेचता तेव्हा सिंगल क्रिस्टल बुल ची निर्मिती होते हे सुमारे 200 ते 300 मिलीमीटर व्यासाचे 200 ते 300 मिलीमीटर व्यासाचे आहे आणि शेवटी जेव्हा तुम्ही पूर्ण कराल तेव्हा तुम्हाला बुल दिसेल जे तुमच्या पुढील प्रक्रियेसाठी तयार आहे ते तुमच्या सिलिकॉन वेफर्ससाठी आहे म्हणून जेव्हा तुम्ही पॉलीसिलिकॉनने सुरुवात करता तेव्हा तुम्ही ते वितळता तुम्ही सीड क्रिस्टल चा परिचय करून देता आणि तुम्ही सीड क्रिस्टल ओढता जेव्हा तुम्ही सीड क्रिस्टल खेचता तेव्हा हे चांदीचे क्रिस्टल तयार होते आणि मग तुम्हाला एक बुल दिसेल जो यासारखा दिसतो किंवा तो यासारखाच दिसतो बरोबर तर अशा प्रकारे बुल तयार होतो किंवा सिलिकॉन डायऑक्साइडपासून तयार होतो तर आता जर तुम्ही त्याच गोष्टीची खाली दिलेल्या प्रतिमांशी तुलना केलीत तर तुम्हाला हे पॉलिसिलिकॉन वितळताना दिसेल तुम्हाला बियाणे क्रिस्टलचा परिचय दिसेल तुम्हाला रोटेशन दिसेल तुम्हाला रोटेशन विरुद्ध दिशेला दिसेल आणि मग तुम्ही येथे या बुल ची उजवीकडे रचना पहा शेवटी तुम्ही वितळलेल्या सिलिकॉनमधून बुल बाहेर काढत आहात आणि येथे तुमचे क्रूसिबल आहे मला ते बरोबर काढू द्या हे तुमचे क्रूसिबल आहे हे खूप उच्च तापमान आहे त्यामुळे हे पॉलिसिलिकॉन वितळले आहे एकदा ते पूर्णपणे वितळले की मगच आम्ही हे सीड क्रिस्टल सादर करतो तर अशा रीतीने बुलची रचना केली जाते आता ही लिंक आहे जर तुम्ही नोंद करू शकता किंवा तुमचे व्याख्यान अपलोड केले जाईल तेव्हा तुम्ही ही विशिष्ट लिंक YouTube मध्ये पाहू शकता आणि ती कशी तयार केली जाते ते तुम्हाला दिसेल ही संपूर्ण प्रक्रिया कशी केली जाते त्यामुळे मी आत्ता काय शिकवत आहे याची तुम्हाला चांगली कल्पना येईल कारण तुम्ही जे काही ऐकता आणि जे पाहता ते तुम्ही जे काही वाचता किंवा तुम्ही जे ऐकता त्या तुलनेत तुम्ही अधिक गोष्टी पाहता तेव्हा तुम्ही अधिक शिकता ठीक आहे म्हणून जेव्हा तुम्ही हा YouTube व्हिडिओ पहाल तेव्हा तुम्हाला ती माहिती बरोबर ऐकू येईल तुम्हाला या पुस्तकातील काही गोष्टी वाचण्यापेक्षा अधिक गोष्टी समजतील ज्याबद्दल मी बोलत आहे ठीक आहे तर हा YouTube व्हिडिओ पहा आणि तुम्हाला दिसेल की गोष्टी कशा बनवल्या जातात पॉलिसिलिकॉनपासून सिलिकॉन बुले कसे तयार केले जातात ही प्रक्रिया बरोबर आहे परंतु जर तुम्हाला दिसले की येथे आर्गॉन सादर केला गेला आहे आर्गॉनचा परिचय झाला आहे हा क्रुसिबल शाफ्ट आहे आणि या सीड होल्डर चे फिरणे उलट दिशेने आहे हे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आहे की नाही हे तुम्ही पाहता आणि हे घड्याळाच्या दिशेने फिरते हा शाफ्ट घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरला तर सीड क्रिस्टल घड्याळाच्या उलट दिशेने किंवा उलट उजवीकडे सरकतो तर आता ते काय आहे तुमच्याकडे सीड क्रिस्टल ठेवण्याचा अधिकार सीड होल्डर आहे तुमच्याकडे सीड आहे तुमच्याकडे क्रिस्टल नेकआहे तुमच्याकडे शोल्डर कोन आहे तुमच्याकडे सिंगल क्रिस्टल सिलिकॉन आहे तुमच्याकडे थर्मल शील्ड हीटर क्रूसिबल ससेप्टर क्रूसिबल आणि सिलिकॉन आहे तर त्या प्रत्येकाची भूमिका काय आहे तर आपण तळापासून सिलिकॉन वितळू या सिलिकॉन वितळणे हे काहीच नाही परंतु तुमचे पॉलीसिलिकॉन मेल्ट आहे कारण ते अत्यंत उच्च तापमानात असलेल्या क्रूसिबलमध्ये ठेवले जाते क्रूसिबल ससेप्टर हे हीटर आहे तर क्रूसिबल ससेप्टर खूप उच्च तापमानात गरम केले जाते आणि क्रूसिबल गरम होते आणि नंतर येथे थर्मल शील्ड असते आता तिथे काय आहे सिलिकॉन मेल्ट आमच्याकडे क्रुसिबल आहे आमच्याकडे क्रुसिबल ससेप्टर आहे आमच्याकडे एक हीटर आहे आमच्याकडे थर्मल शील्ड आहे या क्रूसिबलच्या आत पॉलिसिलिकॉन आहे जे वितळलेल्या स्वरूपात आहे मग तुम्ही तुमचे सिलिकॉन सिंगल क्रिस्टल किंवा सीड क्रिस्टल घाला हे सीड होल्डरशी जोडलेले किंवा जोडलेले असते आणि जेव्हा तुम्ही क्रुसिबल शाफ्टच्या दिशेने उलट दिशेने फिरवून ते वर खेचता नंतर तापमानातील फरकामुळे हळूहळू तुम्हाला शोल्डर कोण क्रिस्टल नेक बनताना दिसेल आणि शेवटी तुमचा बुल तयार होण्यास सुरुवात होईल एकदा का तुमच्याकडे बुल आहे तुम्हाला त्यामधून सिलिकॉन वेफर कसे मिळवायचे हे आधीच माहित आहे ठीक आहे तर मला आशा आहे की तुम्ही समजून घ्याल पुन्हा हे सखोल नाही तर सिलिकॉन वेफर्स कसे तयार होतात हे तुम्हाला समजण्यासाठी आहे ते नेमके कसे केले जाते हे समजून घेण्याची कल्पना नाही परंतु हे जाणून घेणे चांगले आहे सीड क्रिस्टल्स कसे तयार होतात दिशानिर्देश काय आहेत मिलर निर्देशांक काय आहेत आणि जर मी झोक्रॅल्स्की टेक्निक तून फ्लोट झोन टेक्निक बदलले तर काय होईल हे समजून घेण्यासाठी या विशिष्ट व्याख्यानाची किंवा अभ्यासक्रमाची कल्पना नाही परंतु कल्पना आहे तुमच्याकडे हे सिलिकॉन सब्सट्रेट आहे हे तुम्हाला माहीत असले पाहिजे एकदा तुमच्याकडे सिलिकॉन सब्सट्रेट असेल तर तुम्ही काय वापरू शकता किंवा तुम्ही या सिलिकॉन सब्सट्रेट सह काय करू शकता परंतु सिलिकॉन सब्सट्रेट चित्रात कसा येतो याबद्दल आपण काही प्रकारच्या गोंधळात राहू नये तर म्हणूनच मी तुम्हाला दाखवू इच्छितो की ही एक प्रक्रिया आहे जी आपण सिलिकॉन सब्सट्रेट तयार करण्यासाठी वापरतो ठीक आहे तर पुढील स्लाइडवर जाऊया SU 8 वेल तील इंटर डिजिटेटेड इलेक्ट्रोडचे उदाहरण येथे आपण पाहतो आता गोंधळून जाऊ नका की अचानक हार्दिक इंटर डिजीटेटेड इलेक्ट्रोड्सबद्दल का बोलत आहे आणि तो SU 8 वेल बद्दल का बोलत आहे मी तुम्हाला शेवटच्या मॉड्युलमध्ये सांगितले होते की या प्रकारची प्रक्रिया तुम्हाला एकदा कळली की MOSFET कशी बनवली जाते हे समजण्यास मदत करेल तर स्लाइडच्या डाव्या बाजूला काय आहे हे पहा मध्यभागी काय आहे आणि उजव्या बाजूला काय आहे तर तुम्हाला प्रथम डावी बाजू समजते डाव्या बाजूला तुम्हाला ही चिप दिसते आणि या चिपवर असे सेन्सर आहेत तुम्ही एक चिप मोठे केल्यास तुम्हाला दिसेल की SU 8 वेल काही इंटर डिजिटेटेड इलेक्ट्रोड आहेत आणि त्यावर एक टिश्यू ठेवलेला आहे तुम्ही ही आकृती पहा इंटर डिजीटेटेड इलेक्ट्रोड्स आहेत याचा अर्थ काय म्हणून जर तुम्ही स्क्रीनवर परत येऊ शकता तर ते कसे दिसते ते मी तुम्हाला दाखवीन तुम्ही पाहता अंक बरोबर आहेत माझ्या बोटाकडे पहा जर मी माझे बोट असे ठेवले आणि एकमेकांना स्पर्श न करता स्पर्श केला तर ते इंटर डिजीटेटेड इलेक्ट्रोड बनते म्हणून स्पर्श न करता जर मी ठेवले तर ते इंटर डिजीटेटेड इलेक्ट्रोड बनते आता ते एकसमान फॅशनमध्ये असले पाहिजे आता जर मी तुम्हाला सांगितले की हा एक मेटल आहे तर तेथे 2 मेटल आहेत हे आणि यामधील रेझिस्टन्स काय आहे मी या मेटल ला स्पर्श करत नाही मला रेझिस्टन्स मोजायचा आहे रेझिस्टन्स काय असेल जर असे उपकरण अस्तित्वात असेल तर रेझिस्टन्स काय आहे अनंत कारण ते स्पर्श करत नाही बरोबर म्हणून मी इनफायनाईट इंपीडन्स म्हणतो जर मी त्याला स्पर्श केला तर मी तो लहान करतो आणि काही ohms 2 ते 3 ohms मिळवतो म्हणून जेव्हा मी धातू मोजतो तेव्हा मी मेटल चा रेझिस्टन्स मोजतो तर मी 2 ते 3 ohms म्हणेन परंतु जर धातू जोडलेला नसेल तर तो इनफायनाईट रेझिस्टन्स असतो तर मुद्दा असा आहे की जेव्हा तुमच्याकडे हे इंटर डिजिटेटेड इलेक्ट्रोड्स असतील तेव्हा इंपीडन्स इनफायनाईट असेल कारण ते स्पर्श करत नाहीत ते स्पर्श करत नाहीत ठीक आहे आता मी एखादे साहित्य ठेवल्यास किंवा मी टिश्यू ठेवल्यास आपले शरीर पेशींच्या टिश्यू नी बनलेले असते तर जर मी प्रोस्टेट कॅन्सरपासून टिश्यू घेतला आणि मी तो टिश्यू या इंटर डिजीटेटेड इलेक्ट्रोडवर ठेवला तर असे म्हणूया काय होईल मला टिश्यू चा रेझिस्टन्स योग्य मिळेल की टिश्यू मुळे या इलेक्ट्रोड्समध्ये एक वहन आहे आणि शेवटी आपण इंपीडन्स मध्ये काही बदल पाहण्यास सक्षम आहोत तर कल्पना अशी आहे की जोपर्यंत तुम्ही दोन्ही गोष्टी लहान करत नाही किंवा तुम्ही इंटर डिजीटेटेड इलेक्ट्रोड वर काहीतरी ठेवत नाही तोपर्यंत तुम्हाला इनफायनाईट इंपीडन्स दिसेल एकदा तुम्ही ते ठेवल्यानंतर तुम्हाला टिश्यू च्या प्रॉपर्टीज वर अवलंबून इंपीडन्स मध्ये बदल दिसेल याचा अर्थ आज मी तुम्हाला जे दाखवत आहे ते एक सेन्सर आहे जे टिश्यू चे प्रॉपर्टीज मोजण्यासाठी वापरले जाऊ शकते आणि तो एक अतिशय सोपा सेन्सर आहे पण आपल्याला हे सेन्सर का शिकावे लागेल कारण एकदा का तुम्हाला या विशिष्ट सेन्सरची निर्मिती करण्याची प्रक्रिया समजली की तुम्हाला MOSFET कसे बनवायचे हे समजणे सोपे होईल आमचे लक्ष अजूनही MOSFET वर आहे परंतु MOSFET पर्यंत पोहोचण्यासाठी MOSFET ही 4 मास्क प्रक्रिया आहे ही फक्त 1 किंवा 2 मास्क प्रक्रिया आहे जी आपण आता बोलत आहोत तर मुद्दा असा आहे की जर मला 4 मास्कची प्रक्रिया समजून घ्यायची असेल तर प्रथम मला एक साधी गोष्ट समजू द्या आणि मग मी माझे जीवन अधिक क्लिष्ट बनवू तर आपण स्क्रीनवर परत येऊ या हे आंतर डिजिटेटेड इलेक्ट्रोड्स आहेत खूप रेषा आहेत एकमेकांशी जोडलेल्या नसलेल्या अनेक रेषा एकमेकांशी जोडलेल्या नाहीत आता क्रोम आणि गोल्ड म्हणजे काय आणि हे इंटर डिजीटेटेड इलेक्ट्रोड्सबनवण्यासाठी क्रोम आणि गोल्ड कसे आणि का वापरले जातात जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा क्रोम आणि गोल्ड हे काहीही नसून मेटल आहेत आम्ही पाहिले आहे आणि मला आशा आहे की तुम्हाला माहित आहे की मेटल काय आहेत सेमीकंडक्टर म्हणजे काय आणि इन्सुलेटर म्हणजे काय मला आशा आहे की तुम्हाला माहित आहे तर माझ्याकडे एक मेटल आहे जो माझे सोने आहे माझ्याकडे या अशा रेषा आहेत ज्या जोडलेल्या नाहीत याचा अर्थ जर माझ्याकडे येथे पॅड असेल आणि जर मी ही रेषा येथे जोडली असेल आणि जर मी ट इंपीडन्स मोजली तर मला इनफायनाईट इंपीडन्स आहे कारण ते जोडलेले नाहीत तर मुद्दा हा आहे की मी हे इंटर डिजिटेटेड इलेक्ट्रोड्स मेटल किंवा मेटल वापरून कसे बनवू शकतो मी हे कसे करू शकतो मी ते कसे नमुना करू शकतो प्रक्रिया काय आहेत हा इंटर डिजिटल इलेक्ट्रोड बनवण्याचा मुद्दा असा आहे की मी तुम्हाला स्लाइडच्या डाव्या बाजूला दाखवले आहे हे कोणते आहे तेथे एक चिप आहे आणि इंपीडन्स मोजण्यासाठी भरपूर जोड्या आहेत आणि आता आपण यावर टिश्यू ठेवू शकता याचा अर्थ जर मी या विशिष्ट प्रतिमेवर टिश्यू ठेवला तर हा टिश्यू असेल तर माझा अडथळा यापुढे अमर्याद राहणार नाही मी impedance मध्ये काही बदल पाहीन याचा अर्थ जर तुम्ही या विशिष्ट इंटर डिजिटेटेड इलेक्ट्रोडची रचना करू शकत असाल तर तुम्ही टिश्यू चे इंपीडन्स मोजू शकता याचा अर्थ तुमच्याकडे एक सेन्सर आहे जो इंपीडन्स मधील बदल मोजू शकतो आणि तो एक बायोसेन्सर आहे कारण आम्ही टिश्यू चे इंपीडन्स योग्यरित्या मोजत आहोत आता SU 8 च्या आत आपण हे विशिष्ट इंटर डिजिटेटेड इलेक्ट्रोड कसे तयार करू शकतो या प्रक्रियेकडे जाण्यापूर्वी आपण प्रथम ही चिप x y z मॅनिपुलेटरशी कधी जोडतो ते पाहू जेव्हा आपण टिश्यू ठेवता तेव्हा आपण संगणकावर इंपीडन्स मध्ये बदल पाहू शकतो तर हे MEMS सेन्सर आहेत MEMS कुठे आहे MEMS कारण आम्ही मायक्रो इलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टम वापरत आहोत मी लिहितो मायक्रो इलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टम आधारित सेन्सर म्हणून जेव्हा आपण मायक्रो इलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टमशी संबंधित प्रक्रिया करतो तेव्हा त्याला MEMS म्हणतात तर MEMS आधारित सेन्सर आणि या चिपवर जेव्हा आपण टिश्यू ठेवतो तेव्हा आपण इंपीडन्स पाहू शकतो So look at this कल्पना अशी आहे की तुमच्याकडे इंटर डिजिटल इलेक्ट्रोड सह एक वेल आहे तर हा क्रॉस सेक्शन आहे आणि मग या विहिरीवर तुम्ही टिश्यू ठेवता आणि तुम्ही इंपीडन्स मोजता तर तुम्हाला टिश्यू समजले आहे आमच्याकडे एक वेल आहे आमच्याकडे इंटर डिजिटल इलेक्ट्रोड आहेत तर हा विशिष्ट सेन्सर तयार करण्यासाठी आम्हाला काय हवे आहे आम्हाला काय हवे आहे ते आम्ही पाहू आता काही गोष्टी आपल्याला समजतात की मेटल योग्य आहे आपल्याला मेटल ची आवश्यकता आहे तर मेटल येथे मेटल लिहू कोणता मेटल सोने बरोबर मग त्यासाठी आपल्याला साहित्य फॅब्रिकेटिंगसाठी साहित्य लागेल हे साहित्य SU 8 आहे ठीक आहे हे काय आहे इंटर डिजिटेटेड इलेक्ट्रोड साठी प्रथम एक अद्वितीय वायर मेटल आहे जे सोने आहे नंतर चांगले फॅब्रिकेटिंगसाठी मेटल आहे जे SU 8 आहे तर या दोन गोष्टी आवश्यक आहेत आम्हाला मिळाल्या आता तुम्ही हे उपकरण कसे बनवू शकता

तर आपल्याला सब्सट्रेट ची आवश्यकता आहे तर आम्हाला आवश्यक असलेली तिसरी गोष्ट म्हणजे सब्सट्रेट सब्सट्रेट सिलिकॉन असू शकते किंवा ग्लास चे सब्सट्रेट असू शकते आता इंटर डिजिटेटेड इलेक्ट्रोड्सबनवायचे असल्यास आम्हाला काय आवश्यक आहे हे आम्हाला माहित आहे तर प्रथम आम्हाला सब्सट्रेट आवश्यक आहे म्हणून मी एक सब्सट्रेट घेतो आणि आम्ही सिलिकॉनला चिकटून राहू सिलिकॉन म्हणजे काय सिलिकॉन सेमीकंडक्टर आहे याचा अर्थ मी सिलिकॉनवर मेटल ठेवल्यास ते काम करणार नाही रेड डायोड काय आहे ते शोधा आम्ही सर्वांनी या डायोडचा अभ्यास केला आहे जिथे तुमच्याकडे मेटल आणि सेमीकंडक्टर थेट अशा प्रकारे जमा होतात डायोडचे नाव शोधा डायोड हे नाव शोधा ज्यामध्ये या विशिष्ट फॅशनमध्ये मेटल सेमीकंडक्टर आहे ठीक आहे तर एक गोष्ट नाकारली जाते एक गोष्ट नाकारली जाते की आपण सिलिकॉनच्या उजवीकडे थेट धातू जमा करू शकत नाही तर आपण काय करू शकतो आम्हाला जमा करावे लागेल आम्हाला जमा करावे लागेल आम्हाला इन्सुलेटरinsulator जमा करावे लागेल तर आम्ही सिलिकॉन डायऑक्साइड SiO2 जमा करू हा तुमचा सिलिकॉन किंवा ग्लास सब्सट्रेट आहे आणि तुम्ही म्हणू शकता की सिलिकॉन डायऑक्साइड SiO2 वाढला आहे आपण त्याची रचना करूया जेणेकरून आपल्याला सिलिकॉन आणि सिलिकॉन डायऑक्साइडमधील फरक ओळखता येईल इतके सोपे आहे की तुम्ही सिलिकॉनवर थेट धातू जमा करू शकत नाही कारण ते लहान होईल म्हणून आम्हाला इन्सुलेटर वापरावे लागेल आणि इन्सुलेट फिल्म काहीही नाही परंतु तुमचा सिलिकॉन डायऑक्साइड छान आहे आता आपण काय करू शकतो आमच्याकडे ही इन्सुलेटिंग फिल्म आहे आणि त्यावर मेटल असणे आवश्यक आहे आता IDE साठी मेटल काय आहे ते एक सोने आहे तर पुढील प्रक्रिया म्हणजे या सिलिकॉन डायऑक्साइडच्या वर सोने जमा करणे योग्य आहे परंतु सोन्याला थेट SiO2 किंवा काच किंवा सिलिकॉन किंवा इतर कोणत्याही सब्सट्रेटवर जमा करताना खराब चिकटपणा असतो आणि आम्ही ते पुढे वापरू शकत नाही तर त्यात खराब एडेशन आहे तर एडेशन सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो जेणेकरुन ते सिलिकॉन डायऑक्साइडवर व्यवस्थित चिकटून राहतील तर सब्सट्रेटवरील सोन्याचे चिकटपणा सुधारण्यासाठी एक प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया आहे जमा करणे तुम्ही ऑक्सिडाइज्ड सिलिकॉन वेफरवर क्रोम किंवा क्रोमियमचा पातळ थर ठेवता तर हा तुमचा पातळ थराचा क्रोम आहे सुमारे 80 ते 100 angstrom एवढा क्रोमियम आपल्याला सिलिकॉन डायऑक्साइडवर जमा करावा लागतो आणि त्या ठेवीवर मी सोने ठेवतो मग एडेशन चांगले होईल आम्ही असे म्हटले आहे की जर मी थेट सब्सट्रेटवर सोने जमा केले तर त्याचे चिकटपणा खराब आहे परंतु जर मी क्रोमियमचा पातळ थर वापरला आणि सोने जमा केले तर चिकटपणा सुधारतो तर ती पुढची पायरी आहे कारण आम्हांला इंटरडिजिटल इलेक्ट्रोडसाठी मेटल हवी होती जी तुमचे सोने आहे

म्हणून कोणत्याही वेळी आणि प्रत्येक वेळी जेव्हा आपण सोने पाहतो तेव्हा तेथे क्रोमियमचा पातळ थर असतो म्हणूनच आपण नेहमी क्रोम सोने दर्शवतो आम्ही सोने आहे असे कधीच म्हणत नाही आम्ही नेहमी म्हणतो की तेथे क्रोम सोने आहे कारण क्रोमचा पातळ थर आहे मी म्हटल्याप्रमाणे अत्यंत पातळ सोन्याची जाडी किती आहे यावर अवलंबून 80 ते 100 अँग्स्ट्रोम परंतु साधारणपणे 80 ते 100 अँग्स्ट्रोम जे आम्ही तुमच्या सोन्याचे एडेशन सुधारण्यासाठी वापरतो त्यामुळे तुम्ही समजता की तुम्ही थेट सब्सट्रेटवर सोने कधीच जमा करत नाही परंतु चिकटपणा सुधारण्यासाठी तुम्ही क्रोमियमचा पातळ थर वापरता आत्ता फक्त हे समजून घ्या की कसेतरी आपण ऑक्साईड वाढवला आहे आणि त्या ऑक्साईडवर काही तंत्र वापरून आपण एक धातू ठेवला आहे आपण एक मेटल जमा केला आहे ठीक आहे ते मेटल काय आहे मेटल क्रोम गोल्ड आहे त्याचे सोने क्रोमच्या पातळ थरावर जमा केले जाते जेणेकरून चिकटपणा सुधारण्यासाठी चिकटपणा सुधारेल तुमच्याकडे असल्यास तुम्ही थेट सब्सट्रेटवर सोने जमा केल्यास ते क्रॅक होईल ते चिकटणार नाही पण जर तुम्ही क्रोमचा पातळ थर लावला आणि सोने जमा केले तर ते व्यवस्थित चिकटते तर क्रोम वापरून सोन्याचे एडेशन सुधारले जाऊ शकते ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा मुलाखतीला जाता तेव्हा असे विचारले जाऊ शकते आणि हे लोक तुम्हाला विचारतील की तुम्ही सोने थेट जमा करण्यापूर्वी तुम्हाला क्रोमची गरज का आहे तुम्ही नाही म्हणता ते जमा केले जाऊ शकत नाही कारण त्यात खराब चिकटपणा आहे आम्हाला क्रोम जमा करायचे होते आणि नंतर आम्हाला सोने जमा करायचे होते पुढील पायरी म्हणजे आपल्याला इंटरडिजिटल इलेक्ट्रोड तयार करावे लागतील तर आम्हाला काय हवे आहे हे क्रॉस सेक्शनल आहे मी क्रॉस सेक्शन काढत असताना गोंधळून जाऊ नका हा तुमचा सिलिकॉन डायऑक्साइड SiO2 Si आहे हे तुमचे क्रोम सोने आहे किंवा मी फक्त सोने म्हणेन हे नेहमीच क्रोम सोने असते हे सोने असते आणि या वेफरमधून आपल्याला हेच हवे असते तर मी तुम्हाला दाखवलेल्या वेफरमधून हा पॅटर्न कसा मिळवता येईल जिथे तुमच्याकडे सोन्याचा क्रोमचा पातळ थर आहे आणि नंतर तुमच्याकडे सोन्याचा चांगला थर आहे सोन्याच्या त्या थरातून तुम्हाला हे इंटर डिजीटेटेड इलेक्ट्रोड कसे मिळतील तर समजा की हा संपूर्ण हस्तरेखा सपाट आहे तर असे गृहीत धरा की हा पाम तुम्ही विचारात घेतलेल्या या भागासारखा आहे सर्व काही सोन्याचे आहे या विशिष्ट भागातून मला असे इलेक्ट्रोड तयार करायचे आहेत तर मी हे फक्त या क्षेत्रातून कसे बनवू शकतो मी आणखी एक उदाहरण घेईन तर तुम्हाला एक चांगली कल्पना मिळेल तर मला हवे आहे की माझ्याकडे एक सपाट क्षेत्र आहे जिथे सर्वकाही सोने आहे इथून मला एक वेफर पाहिजे आहे तुम्ही पहा मी इथे रेखाटत आहे मला एक वेफर हवा आहे ज्याचा पॅटर्न असा असेल येथून सर्व काही सोने आहे इथून मला हे खास वेफर हवे आहे जर मी क्रॉस सेक्शन केले तर ते यासारखे दिसेल तर मुद्दा हा आहे की मी हे विशिष्ट डिझाइन कसे मिळवू शकतो तर आपण लिथोग्राफी नावाची प्रक्रिया पाहणार आहोत आपण लवकरच पाहू कारण आपल्याला लिथोग्राफी बद्दल इतर वर्गात तपशीलवार चर्चा करायची आहे सोन्याने कोटेड असलेल्या या विशिष्ट वेफरवर लिथोग्राफी कशी करता येते ते येथे आपण पाहू तर या वेफरमधून आपण पुढची पायरी पाहू पुढची पायरी या वेफरवर असेल जिथे आपल्याकडे सोने असेल आम्ही आणखी एक नमुना जमा करू किंवा स्पिन कोट करू म्हणून आपण भिन्न सामग्री समजून घेऊ शकता की आम्ही फोटोरेसिस्टphotoresist म्हणू कोट फिरवू आता तुम्हाला फोटोरेसिस्ट photoresist म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल तर आम्ही फोटोरेसिस्ट photoresist म्हणजे काय याबद्दल तपशीलवार चर्चा करू आत्ता तुम्हाला फोटोरेसिस्ट photoresist हे दोन प्रकारचे समजले आहे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह तुम्हाला जे समजले ते म्हणजे आम्ही स्पिन कोटेड केले आहे आम्ही क्रोम सोन्यावर स्पिन कोटेड फोटोरेसिस्ट आहे आणि आम्ही पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट वापरला आहे फोटो रेझिस्ट कसे काम करते पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह काय हे मी तुम्हाला पुढील लेक्चरमध्ये सविस्तरपणे सांगेन आता आम्हाला समजले आहे की आम्ही फोटोरेसिस्टला स्पिन कोटेड केले आहे जे पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट आहे तर हे बरेच काही ठीक आहे आता पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट म्हणजे काय तर पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट म्हणजे काय पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट म्हणजे जर माझ्याकडे मास्क असेल जो या विशिष्ट फॅशनमध्ये नमुनेदार आहे ज्यामध्ये H असे डिझाइन आहे आणि जर मी पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट वापरला तर माझ्या वेफरवर मी हा सारखा पॅटर्न कायम ठेवेन जो माझ्या मास्क सारखाच आहे पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट आपल्याला मास्क वर असलेला समान नमुना टिकवून ठेवण्यास मदत करेल याचा अर्थ असा की पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट वापरून आपण मास्क वर असलेला समान नमुना टिकवून ठेवू शकतो तर आम्ही काय पाहिले आम्ही ऑक्सिडाइज्ड सिलिकॉन सब्सट्रेटवर स्पिन कोटेड फोटोरेसिस्ट आहे आणि नंतर आम्ही एक मास्क पाहिला आणि नंतर आम्ही पाहिले की जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह फोटोरेसिस्टवापरता तेव्हा तुम्ही वेफरवर समान नमुना ठेवू शकता तर पुढची पायरी मास्क वापरणे असेल आमचा मास्क या इंटर डिजीटेटेड इलेक्ट्रोडच्या नमुन्यांसोबत असेल आपल्याला उजव्या बाजूला हे इंटरडिजिटल इलेक्ट्रोड दिसत आहे जे आपल्याला तयार करायचे आहे तर आमच्या मास्कवर हा इंटर डिजीटेटेड इलेक्ट्रोड पॅटर्न असेल तो मास्क तुम्ही पुढची पायरी म्हणून वापराल ठीक आहे तर मला आशा आहे की तुम्ही समजून घ्याल तर मास्क कसा दिसतो ते पाहू तर मी तुम्हाला ऑक्सिडाइज्ड सिलिकॉन सब्सट्रेटवर हवा असलेला असाच पॅटर्न असलेला मास्क दाखवतो जो मेटल आहे So तर माझ्या हातात मास्क आहे हे तुम्ही पहा तर जर तुम्ही पॅटर्न पाहण्यास सक्षम असाल तर हा एक मास्क आहे आणि प्रत्येक सेन्सरसाठी या विशिष्ट मास्क वर पॅटर्न आहेत तर हा पॅटर्न काय आहे हा पॅटर्न काहीही नसून इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड आहे तर तुम्ही बरोबर समजू शकता हा एक काच आहे आणि तो 5 इंचाचा मास्क आहे असे दिसते त्याची सामग्री क्रोम आहे हा मास्क मला फोटोरेसिस्टने कोटेड असलेल्या वेफरवर ठेवावा लागला आमच्याकडे क्रोम गोल्ड डिपॉझिट आहे त्यावर आमच्याकडे फोटोरेसिस्ट आहे यावर वेफरचे ऑक्सिडाइज्ड सिलिकॉन वेफर होते मला हा मास्क त्या विशिष्ट वेफरवर चढवावा लागला तर या मास्क मध्ये नमुने आहेत आणि इतर क्षेत्र चमकदार आहे तुम्ही मास्कच्या मागे माझा हात पाहू शकता मास्कवर असलेल्या पॅटर्नशिवाय तुम्ही सर्वत्र मास्कच्या मागे माझा हात पाहू शकता या मास्कला ब्राइट फील्ड मास्क म्हणतात असे का म्हणतात हे असे आहे कारण ब्राइट फील्ड मास्क मध्ये केवळ नमुना असलेल्या भागात आपण पाहू शकत नाही इतर प्रत्येक भाग स्पष्ट आणि दृश्यमान आहे मी तुम्हाला आणखी एक मास्क दाखवतो येथे आणखी एक मास्क आहे ज्यामध्ये माझे फील्ड ब्राइट फील्डbright field होणार नाही डार्क फील्ड मास्क असे या मास्कचे नाव आहे आता तू माझा चेहरा पाहू शकतोस का आपण बरोबर पाहू शकत नाही तू माझी बोटे पाहू शकतोस का आपण बरोबर पाहू शकत नाही पण या विशिष्ट क्षेत्राचे काय पारदर्शक असलेले हे क्षेत्र तुम्ही पाहू शकता का हे लहान क्षेत्र पारदर्शक आहे बरोबर आता पुन्हा येथे बोटाने स्पर्श करून उघड्या हातांनी मास्क पकडणे हा योग्य मार्ग नाही हे पूर्णपणे बरोबर नाही परंतु या विशिष्ट मॉड्यूलची कल्पना मास्क कसा हाताळायचा याची नाही तरीही तुम्ही फॅब लॅबमध्ये असाल तर तुम्ही हातमोजा घालाल आणि तुम्हाला मास्क चिमटीने किंवा हाताने हाताळावा लागेल पण हातमोजे वापरून हा डार्क फील्ड मास्क आहे का डार्क फील्ड कारण फील्ड डार्क आहे पारदर्शक क्षेत्राशिवाय तुम्ही मास्क द्वारे काहीही पाहू शकत नाही याचा अर्थ हे क्षेत्र डार्क आहे पूर्वीचा मास्क जो मी तुम्हाला दाखवला आहे तो म्हणजे ब्राइट फील्ड आता ब्राइट फील्ड मास्क आहे की डार्क फील्ड मास्क आहे हे तुम्ही सहज ओळखू शकता आता हे विसरू नका ही मास्क साठी वापरली जाणारी शब्दावली आहे हा 5 इंचाचा मास्क आहे तर वेफरच्या आकारानुसार वेफरच्या व्यासावर अवलंबून आपल्या मास्क चा आकार बदलेल आता आपण ब्राइट फील्ड मास्क वापरणार आहोत ज्याचा पॅटर्न येथे आहे तर पुढची पायरी म्हणजे मी हे काढून टाकत आहे जेणेकरुन आम्ही इथपर्यंत काय केले ते आम्हाला समजेल आम्ही स्पिन कोटिंग पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट आहे स्पिन कोटिंग फोटोरेसिस्ट केल्यानंतर तुम्हाला ते 1 मिनिटासाठी 900C वर प्री बेक करावे लागेल 1 मिनिट 900C वर बेकिंग केल्यानंतर आम्ही या वेफरवर पॉझिटिव्ह फोटोरेसिस्टवर मास्क ठेवू मास्क चा नमुना आहे बरोबर तेथे कोणते नमुने आहेत इंटर डिजिटेटेड इलेक्ट्रोडसाठी नमुने तर आपण ते असे पटकन काढूया हा तुमचा मास्क आहे तर आम्ही काय केले आहे आमच्याकडे सिलिकॉन वेफर होते त्यावर आम्ही सिलिकॉन डायऑक्साइड वाढवले आमच्याकडे क्रोम गोल्ड आहे क्रोम गोल्डवर आम्ही स्पिन कोटिंग पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट आहे नंतर स्पिन कोटिंग पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट नंतर आम्ही संपूर्ण वेफर 900C वर 1 मिनिटासाठी प्री बेक केले मग आम्ही मास्क वेफरला जोडू आणि आम्ही ते उघड करू तेथे UV प्रकाश आहे आम्ही ते उघड करू तर हे संपूर्ण वेफर काही नसून UV प्रकाश आहे काय होईल मी पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट वापरत असल्याने मी नमुना टिकवून ठेवू शकतो आणि उर्वरित क्षेत्र राखले जाणार नाही जे क्षेत्र पारदर्शक आहे जे पांढरे आहे ते राखले जाणार नाही ज्या भागात अंधार आहे तो कायम ठेवला जाईल जेव्हा मी पॉझिटिव्ह फोटोरेसिस्टवापरतो तेव्हा ते तिथेच राहील तर नंतर डेव्हलप होत आहे फोटोरेसिस्ट डेव्हलप करण्यासाठी रसायनासह बीकरमधील मास्क काढून टाकल्यानंतर मी हे वेफर कमी करीन तर येथे एक रसायन आहे ज्याला फोटोरेसिस्ट डेव्हलपर photoresist developer आता तुम्ही पहात आहात की मी या विशिष्ट वर्गासाठी बराच वेळ घेत आहे कारण तुम्हाला ही प्रक्रिया समजणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा MOSFET कसा बनवला जातो हे समजू शकणार नाही म्हणून फक्त लक्ष केंद्रित करा जर तुम्हाला विश्रांती घ्यायची असेल तर विश्रांती घ्या परत या परंतु परत या आणि लक्ष केंद्रित करा ही अत्यंत महत्त्वाची पायरी आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे हे व्याख्यान शक्य तितक्या वेळा ऐका कारण या पायऱ्या कशासाठी आहेत हे तुम्हाला समजून घ्यायचे आहे एकदा समजलं साध्या सेन्सरसाठी काय पायऱ्या आहेत आपण जटिल उपकरणांसाठी जाऊ शकता तर या स्लाइडवर परत या आणि आम्ही जे पाहतो ते म्हणजे एकदा आम्ही वेफर उघडल्यानंतर आम्ही मास्क अनलोडunload 0 करतो आणि आम्ही फोटोरेसिस्ट डेव्हलपरphotoresist developer मध्ये वेफर ठेवतो त्यानंतर मी ते काढेन मी जे पाहतो ते ऑक्सिडाइज्ड वेफर आहे मला क्रोम गोल्डसह ऑक्सिडाइज्ड वेफर दिसत आहे तंतोतंत होण्यासाठी आपण असे चित्र काढूया तर काय झाले या भागातून फोटोरेसिस्ट झाला तो डेव्हलप झाला ते तिथे नाही आपण येथे पहा फोटोरेसिस्ट सर्वत्र होता परंतु आता नाही तुम्हाला मास्क दिसतो मास्क मध्ये गडद नमुना कुठे आहे पहिला डार्क पॅटर्न दुसरा डार्क पॅटर्न तिसरा डार्क पॅटर्न चौथा डार्क पॅटर्न पाचवा डार्क पॅटर्न त्याचप्रमाणे या विशिष्ट वेफरवर फोटोरेसिस्ट 5 ठिकाणी असेल या 5 ठिकाणी अखंड ते अखंड का असेल कारण आम्ही पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट वापरत आहोत मी तुम्हाला सांगितले की जेव्हा आम्ही पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट वापरतो तेव्हा आम्ही नमुना कुठेही ठेवू शकतो म्हणूनच अंधारलेल्या भागात तुम्ही पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट अवशेष पाहू शकता मास्कमध्ये तुम्ही 5 डार्क फील्ड पाहू शकता 1 2 3 4 5 आम्ही वापरलेला मास्क ब्राइट फील्ड मास्क आहे फक्त पॅटर्न डार्क आहेत आणि इतर फील्ड चमकदार आहे आपण येथे पाहू शकता की फोटोरेसिस्ट फक्त डार्क असलेल्या भागावरच ठेवला आहे आता काय आता पुढची पायरी काय पुढील पायरी आहे आम्ही हे पोस्ट बेक करू आम्ही पोस्ट बेक करू याचा अर्थ आम्ही हे वेफर घेऊ आम्ही 1200C वर 1 मिनिटासाठी बेक करू याचा अर्थ आम्ही हे वेफर 1200C वर 1 मिनिटासाठी गरम करू म्हणजे फोटोरेसिस्टला कडक करणे आणि फोटोरेसिस्ट मजबूत करणे यानंतर मी हे वेफर क्रोम एचंटमध्ये बुडवतो मी हे वेफर प्रथम सोन्याच्या एचंट मध्ये बुडवीन कारण वरचा थर सोन्याचा आहे तर मी काय करेन मी आधी माझे सोने एच करीन या विशिष्ट वेफरला सोन्याच्या एचंटमध्ये बुडवून मी माझे सोने एच करीन त्यानंतर मी वेफर घेईन आणि ते धुण्यासाठी DI पाणी वापरेन मग मी हे वेफर क्रोम एचंट मध्ये बुडवतो मग पुन्हा मी हे वेफर घेईन आणि DI मध्ये स्वच्छ धुवा तर एकदा मी हे केल्यावर मला दिसेल की फोटोरेसिस्टद्वारे संरक्षित नसलेल्या भागातून क्रोम सोने कोरले गेले आहे फोटोरेसिस्टद्वारे संरक्षित नसलेल्या भागातून क्रोम आणि सोने कोरले गेले तर आम्हाला काय हवे आहे इंटर डिजीटेटेड इलेक्ट्रोड्स असलेले उपकरण असणे परंतु आम्हाला येथे जे मिळाले ते इंटरडिजिटेटेड इलेक्ट्रोड्सचे आवरण किंवा संरक्षण असलेले वेफर आहे आपण पाहू शकता की टॉप लेयर फोटोरेसिस्ट आहे तर आम्हाला फोटोरेसिस्ट पट्टी करावी लागेल फोटोरेसिस्ट काढण्यासाठी आम्हाला हे वेफर एसीटोन मध्ये बुडवावे लागले जेव्हा तुम्ही हे वेफर एसीटोनमध्ये बुडवता तेव्हा तुम्हाला काय दिसेल हे फोटोरेसिस्ट काढून टाकले जाईल आणि तुम्हाला क्रोम आणि सोन्यापासून बनवलेल्या इंटर डिजीटेटेड इलेक्ट्रोडसह सिलिकॉन किंवा ऑक्सिडाइज्ड सिलिकॉन मिळेल ही फक्त एक मास्क प्रक्रिया आहे तर जेव्हा आपण MOSFET बनवणार आहोत तेव्हा ती 4 मास्क प्रक्रिया आहे परंतु एकदा तुम्ही प्रक्रिया समजून घेतली की 4 मास्कची प्रक्रिया काय आहे हे समजून घेणे तुमच्यासाठी खूप सोपे आहे ही फक्त एक मास्क प्रक्रिया आहे कारण आम्ही फक्त एकच ब्राइट फील्ड मास्क वापरला आहे परंतु MOSFET च्या बाबतीत आपण पाहू की अनेक मास्क आहेत तेथे 4 मास्क आहेत आणि नंतर प्रेशर रजिस्टर कॅन्टिलिव्हरच्या बाबतीत 7 मास्क आहेत म्हणून ते गुंतागुंतीचे आणि गुंतागुंतीचे बनते पण मुद्दा असा आहे की एकदा तुम्हाला लिथोग्राफीची प्रक्रिया कळली की तुमचे जीवन सोपे होते अत्यंत सोपे होते तर आपण काय केले आहे ते आपण पटकन आठवू या आणि आपण खालील मॉड्यूल्समध्ये या इंटरडिजिटल इलेक्ट्रोडवर SU 8 वेल पाहू आता ऑक्सिडाइज्ड सिलिकॉन सब्सट्रेटवर हे इंटर डिजीटेटेड इलेक्ट्रोड तयार करण्यासाठी आपण काय केले ते आठवूया तर आपण पुन्हा पडद्यावर येऊ तर आम्ही काय केले ते मी येथे लिहीन पहिली गोष्ट म्हणजे आम्ही सिलिकॉन सब्सट्रेट घेतला आहे दुसरे आपण सिलिकॉन डायऑक्साइड काय वाढवले आहे तिसरे आम्ही क्रोम सोने जमा केले आहे चौथे फोटोरेसिस्टला स्पिन कोट करा कोणत्या प्रकारचे फोटोरेसिस्ट पॉझिटिव्ह पाचवे 1 मिनिट 900C वर प्री बेक करा सहावा ब्राइट फील्ड मास्क bright field mask लोड करा सातवा UV प्रकाश वापरून एक्सपोज करा आठवा अनलोड मास्कunload mask नववा फोटोरेसिस्ट विकसित करा दहावा 1200C वर 1 मिनिटासाठी बेक केल्यानंतर वेफर अकरावा इच सोने बारावा DI मध्ये स्वच्छ धुवा तेरावा इच क्रोमियम चौदावा DI मध्ये स्वच्छ धुवा पंधरावा एसीटोन वापरून स्ट्रिप फोटोरेसिस्ट जेव्हा तुम्ही ही प्रक्रिया करता तेव्हा तुम्हाला इंटर डिजीटेटेड इलेक्ट्रोडसह ऑक्सिडाइज्ड वेफर मिळू शकते ते कसे दिसते हे असे दिसते तुम्हाला ही पिवळी रेषा दिसते हे इंटरडिजिटल इलेक्ट्रोडसह अंतरावर असलेले क्रोम गोल्ड आहे आपण कुठे आहोत तर क्रोम आणि गोल्ड वापरून तुमचे इंटर डिजीटेटेड इलेक्ट्रोड डिझाइन किंवा पॅटर्न करण्यासाठी वापरलेली ही पायरी आहे ही एक मास्क प्रक्रिया आहे पुढील लेक्चरमध्ये पुढील मॉड्यूलमध्ये आपण SU 8 ची रचना कशी करू शकता ते पाहू इंटर डिजीटेटेड इलेक्ट्रोड SU 8 वेल च्या आत आहेत तर ही तुमची दुसरी मास्क प्रक्रिया असेल तर आपण जे पाहिले आहे ते आपण पटकन आठवू या आम्ही या विशिष्ट मॉड्यूलमध्ये सिलिकॉन बुल कसे तयार केले जातात आणि एक स्वच्छ खोली पाहिली आहे जी आवश्यक आहे मग आपण त्याचे तुकडे कसे करू शकतो झोक्राल्स्की तंत्र काय आहे किंवा फ्लोट झोन तंत्र कसे वापरले जाते ते पाहिले मग आम्ही पाहिले आहे की एकदा तुमच्याकडे सिलिकॉन वेफर असेल तर तुम्ही प्रक्रिया कशी करू शकता म्हणून आम्ही SU 8 वेल तील इंटर डिजीटेटेड इलेक्ट्रोड चे उदाहरण घेतले आहे आणि नंतर तुम्ही हे इलेक्ट्रोड ऑक्सिडाइज्ड सिलिकॉन सब्सट्रेटवर कसे बनवू शकता मग आम्ही ती प्रक्रिया पाहिली जिथे तुम्ही सिलिकॉन वेफर घेता आणि तुम्ही ऑक्साईड वाढता आणि तुम्ही क्रोम सोने जमा करता मग आम्ही फोटोरेसिस्ट बद्दल देखील चर्चा केली आहे खूप लवकर पॉझिटिव्ह आणि नकारात्मक आणि आम्ही तपशिलात गेलो नाही की आम्ही पुढील मॉड्युल्समध्ये पाहणार आहोत जे तुम्हाला पटकन समजले पाहिजे की आम्ही पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट positive photoresist वापरला आहे आता फायदा काय पॉझिटिव्ह होता फोटोरेसिस्ट तुम्ही पॉझिटिव्ह फोटोरेसिस्ट वापरल्यास वेफरवरील मास्कची प्रतिमा टिकवून ठेवू शकता क्रोम गोल्डवर तुम्ही स्पिन कोट फोटोरेसिस्ट स्पिन कोटिंग फोटोरेसिस्ट नंतर तुम्हाला 900C वर वेफर प्री बेक करावे लागेल मग आपण दोन मास्क पाहिले आहेत जे ब्राइट फील्ड मास्क आणि डार्क फील्ड मास्क आहेत मग तुम्ही एक मास्क घ्या मास्क लोड करा ते UV सह उघड करा मास्क अनलोड करा वेफर घ्या ते विकसित करा त्यामुळे उघड होणारा फोटोरेसिस्ट विकसित होईल आणि मग मास्कच्या पॅटर्नसह मास्कने झाकलेला फोटोरेसिस्ट तिथेच राहील मग तुम्ही वेफर काढता तुम्ही पोस्ट बेक करता बेकिंगनंतर तुम्ही सोने काढता मग तुम्ही ते स्वच्छ धुवा क्रोम कोरता ते स्वच्छ धुवा मग तुम्ही वेफरला एसीटोनमध्ये टाकता आणि एसीटोन फोटोरेसिस्ट काढून टाकेल त्यामुळे फोटोरेसिस्ट काढून टाकल्यानंतर अंतिम गोष्ट जी तुम्ही पाहू शकता ती म्हणजे पॅटर्न गोल्ड इंटर डिजीटेटेड इलेक्ट्रोडसह ऑक्सिडाइज्ड सिलिकॉन वेफर तेच आपण या विशिष्ट मॉड्यूलमध्ये पाहिले आहे म्हणून मी म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला प्रक्रिया लक्षात असेल तर ते खूप सोपे आहे त्यामुळे आता आपण किमान ऑक्सिडाइज्ड सिलिकॉन सब्सट्रेटवर धातूचा नमुना बनवू शकतो पुढील मॉड्यूलमध्ये आपण SU 8 वेल कशी तयार करू शकतो ते पाहू आणि SU 8 वेल बनवण्याची प्रक्रिया काय आहे आणि नंतर आपण पुढच्या भागाकडे जाऊ जिथे आपण एक ऐवजी आणखी एक पातळी वाढवू मास्क तुम्ही एकाधिक मास्क वापरता किंवा 2 3 मास्क वापरता परंतु जेव्हा अनेक मास्क चित्रात येतात तेव्हा अलाइनमेट नावाची एक प्रक्रिया असते आणि एकापेक्षा जास्त मास्कमध्ये किंवा मास्कमध्ये बरेच दोष आहेत तर पुढच्या वर्गापर्यंत मी तुम्हाला या विशिष्ट मॉड्यूलमध्ये काय शिकवले आहे ते तुम्ही पुन्हा एकदा पहा ते पहा ते शिका आणि तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही मला कधीही विचारू शकता मुद्दा असा आहे की मी संपूर्ण मालिका पूर्ण केल्यावर मला आशा आहे की आपण ते एकल MOSFET कसे तयार करू शकतो हे समजण्यास सक्षम असाल आणि जेव्हा तुम्ही एकच MOSFET समजू शकता तेव्हा तुम्ही संपूर्ण बनावट समजू शकता तर तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि मी तुम्हाला पुढील मॉड्यूलमध्ये भेटेन बाय